आपण पाहिले आहे की नॉनलिनियर घटकांसह सर्किट्सचे विश्लेषण करणे किती अवघड आहे आता आपण काय करूया नॉनलिनियर सर्किट्स सोडविण्याचे वेगवेगळे मार्ग पाहुयात आपण यापूर्वी दोन टर्मिनल नॉनलिनियर एलिमेंटसह एक उदाहरण विचारात घेतले आहे आणि आपण हे गणिती पद्धतीने किंवा ग्राफिकरित्या सोडवू शकतो परंतु खरी अडचण ही आहे की इनपुटमधील प्रत्येक बदलांसाठी आपल्याला हे पुन्हा करावे लागेल हे स्वतःच अवघड आहे आणि नंतर इनपुटच्या प्रत्येक मूल्यासाठी आपल्याला हे पुन्हा करावे लागेल आणि निश्चितच जेव्हा आपल्या सर्किटमध्ये वेळेनुसार बदलणारे सिग्नल असतात तेव्हा इनपुट बदलत जाईल म्हणून बदलत्या सिग्नलच्या प्रत्येक बिंदूसाठी आपल्याला संख्यात्मक किंवा ग्राफिकल कॅल्क्युलेशन पुन्हा करावे लागेल आणि हे खूप अवघड आहे सर्किटबद्दल कमीतकमी थोडीशी माहिती आणि हाताने विश्लेषणासाठी थोडीशी अंतर्दृष्टी मिळाल्यास आपल्याला हे टाळण्यास आवडेल तर आपण काय करू शकतो ते पाहूया आपल्याला मिळालेले ग्राफिकल सोल्यूशन मी पुन्हा रिपीट करेल आपण या समीकरणासाठी सोडवत आहोत रेझिस्टरमधील करंट डायोडमधील करंटच्या समान आहे रेझिस्टरमधील करंट R आहे आणि ते डायोडमधील करंट इतका आहे आणि तो IS आहे तर आपण काय करूया तर ते म्हणजे उजव्या बाजूसाठी व डाव्या बाजूसाठी ग्राफ काढू आणि ते एकमेकास कुठे मिळतात हे पाहू तर हा उजव्या बाजूचा प्लॉट आहे हा डाव्या बाजूचा प्लॉट आहे आणि ते येथे भेटतात जे उत्तर आहे आता VS बदलल्यामुळे आपल्याला हे पुन्हा करावे लागेल तर VS च्या मोठ्या मूल्यासाठी या प्रकरणात उजवीकडील बाजू बदलत नाही परंतु डाव्या बाजूने ती बदलली आहे आणि आपल्याकडे नॉनलिनियर कर्वसह इंटरसेक्शन पॉईंटचे नवीन उत्तर आहे आपण जे सिंपलिफिकेशन करतो ते खालीलप्रमाणे आहे आपल्याला दिसेल की मूळ उपाय येथे आहे आणि नवीन एक तेथे आहे आम्ही असे गृहीत धरू की VS बदलताच ते नॉनलिनियर कर्ववरील नवीन पॉईंटकडे जाईल परंतु तो फार दूर हलणार नाही हा पॉईंट या पॉईंटच्या अगदी जवळ आहे आता आपण जवळ म्हणजे नक्की काय हे नंतर पाहूया मुद्दा असा आहे की जर आपण नॉनलिनियर कर्ववरून फारसे दूर गेलो नाही तर या पॉईंटभोवती आपण नॉनलिनियर कर्व सरळ रेष आहे असा अंदाज करू शकतो सरळ रेषेत म्हणजे आपण काही कर्व घेत आहोत आपण त्यास अगदी लहान भागामध्ये झूम करा ते सरळ रेषाप्रमाणे दिसेल जे आपण वापरत असलेले तत्व आहे तर येथे कल्पना अशी आहे की जर आपण फार दूर गेलो नाही तर मला याला मूळ सोल्युशन म्हणून संबोधू द्या हा खरोखरच पहिला उपाय आहे जो तुम्ही मोजता आणि हे नॉनलिनियर न्यूमेरिकल किंवा ग्राफिकल सोल्यूशन्समधून मिळवावे लागेल यासाठी कोणताही शॉर्टकट नाही जेव्हा VS बदलतो तेव्हाच्या पॉईंटकरिता सोल्युशनचे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला कमीतकमी त्रास व्हावा असा प्रयत्न करीत आहोत तर VS च्या एका मूल्यासाठी आपण अचूक कॅल्क्युलेशन केली आणि इतर मूल्ये आपण या नॉनलिनियरेटीची अंदाजे सरळ रेष आहे असे समजून केले आणि असे गृहीत धरले की आपण नॉनलिनियर कर्ववर जास्त जात नाही आता आपण वापरु शकणारी सरळ रेषा कोणती आहे तर ती मूळ बिंदूवरील या कर्वची स्पर्शिका आहे आणि मूळ सोल्यूशन सर्किटचे ऑपरेटिंग पॉईंट म्हणून ओळखले जाते तर मी हे प्रथम आलेखाने दर्शवितो कारण हे समजणे खूप सोपे आहे हे समीकरणांवरून औपचारिकरित्या देखील सिद्ध केले जाऊ शकते तर आपण हा कर्व अंदाजे जवळपास काढत आहोत जे निळे कर्व आहे नॉनलिनियर त्याच्या टेंजेन्टद्वारे जे अर्थात ऑपरेटिंग पॉईंटवर ही सरळ रेष आहे आणि आत्ताचा ऑपरेटिंग पॉईंट आपण कॅल्क्युलेट केलेले सर्वात प्रथम मूल्य मानू शकता VSच्या काही मूल्यासाठी आपण अचूक सोल्यूशन मोजले जे ऑपरेटिंग पॉईंट आहे तर आता याचा उपयोग कसा होईल कारण आपल्याला माहिती आहे की ही सरळ रेष आहे इतर सर्व पॉईंट्सकरिता आपण दोन सरळ रेषांचे इंटरसेक्शन मोजत आहोत आणि हे अगदी सोपे आहे खरं तर आपल्याला इंटरसेक्शन स्पष्टपणे मोजण्याची देखील गरज नाही मी तुम्हाला ज्या पद्धतीने आपण ते करणार आहोत त्या पद्धतीने मी दाखवितो कारण जेव्हा VS या लाल कर्वशी संबंधित असेल तेव्हा वास्तविक सोल्यूशन तेच आहे परंतु जर आपण इंटरसेक्शन पॉईंट्सचा विचार केला तर या अंदाजे सरळ रेषेत सोल्यूशन आहे आणि ते एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि जर आपण मूळ ऑपरेटिंग पॉईंटच्या अगदी जवळ असलेल्या बिंदूचा विचार केला तर ते एकमेकांच्या अगदी जवळ असतील म्हणून आता आपण निकष अस्पष्टपणे सांगू जर हा बदल छोटा असेल तर त्याच्या टेंजेन्टद्वारे अंदाजे नॉनलिनियर कर्व केल्यास चांगले सोल्यूशन मिळेल तर आपण हेच करू आता हे अंदाजे आहे परंतु हे सिद्ध झाले आहे की हे अंदाजे चांगले आणि व्यावहारिक आहे म्हणून आपण याचा व्यापकपणे वापर करू परंतु अर्थातच या अंदाजाची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे आपण ऑपरेटिंग पॉईंटपासून खूप दूर जाऊ नये आणि किती दूर आहे हे आपण कार्य करत असलेल्या संदर्भावर अवलंबून असते तसेच आपल्याला किती अचूकता हवी आहे यावर देखील अवलंबून असते जर आपल्याला सोल्यूशन अगदी अचूक हवे असेल तर आपण ऑपरेटिंग पॉईंटपासून खूप दूर जाऊ शकत नाही परंतु काही बाबतीत क्रूड सोल्यूशन ठीक असल्यास बर्याच प्रकरणांमध्ये आपण फक्त अंदाज लावू इच्छित असतो म्हणून त्या प्रकरणांमध्ये आपण ऑपरेटिंग पॉईंटपासून पुढे जाऊ शकता